तर आत्ता आम्ही आयआयटी खडगपूर येथे मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाच्या फ्रिक्शन स्ट्रार वेल्डिंग सुविधेमध्ये आहोत तर येथे माझ्याबरोबर या विशिष्ट प्रयोगशाळेचे नेतृत्व असणारे प्राध्यापक एस तर येथे खरोखर आम्ही काय करू इच्छित आहोत ते म्हणजे आपल्याला येथे सायबर फिजिकल सिस्टमचा वापर सायबर फिजिकल सिस्टमची संकल्पना आणि आयआयओटी हे दर्शविणे आहे आम्ही मागील व्याख्यानात पाहिले आहे की हे इंडस्ट्री 4 0 संकल्पनांच्या विकासात मुख्य योगदान देणारे आहेत तर माझ्याबरोबर प्राध्यापक एस पाल या प्रकारच्या फ्रिक्शन स्ट्रार वेल्डिंगचा सायबर फिजिकल सिस्टमवर काय परिणाम झाला आहे हे स्पष्ट करणार आहेत तर एक सायबर फिजिकल सिस्टीम कशी कार्य करते याचा आपल्याला एक संक्षेप देतो तर आपल्याकडे फिजिकल सिस्टीम आहे याचा अर्थ प्रत्यक्षात कार्य करणारे यंत्र आणि सायबर घटक हाताने काम करत आहेत तर आमच्याकडे भिन्न सेन्सर आहेत जे या विशिष्ट मशीनसह सुसज्ज आहेत जे आम्ही आपल्याला आता दर्शवणार आहोत आणि नंतर हे सेन्सॉर बरेच डेटा संकलित करतात आणि त्या आधारे काही कार्यवाही केली जाते आणि यामुळे काही प्रकारचे नियंत्रण होते तर आपल्याकडे सेन्सिंग घटक संगणकीय घटक आणि समोच्च घटक हे सर्व कार्यरत आहेत तर सायबर फिजिकल सिस्टीम हेच आहे आणि हे फ्रिक्शन स्ट्रार वेल्डिंग मशीन या विशिष्ट प्रणालीचे एक चांगले उदाहरण आहे सायबर फिजिकल सिस्टम तर हे इंडस्ट्री 4 0 च्या विकासास खरोखर योगदान देणारे आहे तर प्राध्यापक पाल कृपया येथे स्पष्टीकरण द्या की हे फ्रिक्शन स्ट्रार वेल्डिंग प्रक्रिया कशी कार्य करते होय धन्यवाद प्रोफेसर मिश्रा तर फ्रिक्शन स्ट्रार वेल्डिंग ही एक घन अवस्था प्रक्रिया आहे म्हणूनच याचा अर्थ असा आहे की आपल्याला जॉइनिंग तंत्र माहित आहे हे सर्वात प्रगत आहे आणि आपल्याला माहिती आहे की हे फ्यूजन वेल्डिंग प्रक्रियेपेक्षा बरेच वेगळे आहे कारण फ्यूजन वेल्डिंगच्या बाबतीत आम्ही सामग्री वितळवितो आणि त्यानंतर आपल्याला मिळणार्या घट्टपणाबद्दल माहिती होते तर ही प्रक्रिया काय आहे याचा काय अर्थ होतो हे मी जलद स्पष्ट करतो तर आपण इच्छित असल्यास आपण एक उदाहरण घेऊ जर या दोन प्लेट्स जॉईन करायच्या असतील तर त्यांना आर्क वेल्डिंग कॉन्फिगरेशनमध्ये शेजारी शेजारी ठेवलेले आहे आणि आम्ही या टूलचा वापर करतो टूलला एक प्रोजेक्टेड भाग आहे ज्याला पिन म्हणतात आणि सपाट भाग आहे त्याला शोल्डर म्हणतात तर हे टूल जोपर्यंत या जोडणार्या ओळीत फिरते आणि त्या क्षणी खाली वळते आणि हा फ्लॅट भाग टूल च्या वरच्या पृष्ठभागावर स्पर्श करत नाही तोपर्यंत टूल च्या व्यासपीठावर आणि जॉबच्या पृष्ठ भागामध्ये एक फ्रिक्शन आहे म्हणूनच हा शब्द फ्रिक्शन आहे फ्रिक्शन उष्णतेच्या पिढीला मदत करत आहे आणि पिनच्या हालचाली मुळे प्लास्टिकचे विकृत रूप आहे जेणेकरून ती सामग्री एका बाजूने दुसरीकडे सरकते हे ऑपरेशन सुरु आहेम्हणूनच दुसरे नाव तिथे आहे आणि तेथे सापेक्ष हालचाली असल्याने ते सामील होत आहे तर जेव्हा टूल येते तेव्हा ते तेथे एक छिद्र सोडते म्हणून या प्रक्रियेचा फायदा मी सांगितल्या प्रमाणे असा आहे की ते वितळत नाही ती एक सामील प्रक्रिया आहे तरआपणास माहित आहे की बरेच उद्योग पुढे आले आहेत आणि त्यांनी आधीच वापर सुरू केला आहे आपण या बोर्डकडे पहात असाल तर आपल्याला वेगवेगळ्या अनुप्रयोगांसाठी माहिती आहे तर या एप्पल कॉम्प्यूटर सारखी अॅप्लिकेशन्स आहेत ज्याने फ्रिक्शन वेल्डिंग प्रक्रियेद्वारे पुढील भाग तसेच मागील भाग वेल्डिंग केले आहेत आम्हाला या वेगवान रेल्वे गाड्यांचे केरेजेस उदाहरण म्हणून मिळाले आहे आम्हाला अंतराळ शटल चेही उदाहरण मिळाले आहे परंतु ही सर्व उदाहरणे जी आपण पाहत आहोत ती म्हणजे परदेशातल्या उद्योगांमधून आहेत आतापर्यंत कोणताही भारतीय उद्योग नाही जो या प्रक्रियेचा उपयोग करतो परंतु इस्रोचे अध्यक्ष डॉ शिवान यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेने शेवटच्या उपग्रह प्रक्षेपणात सांगितले की ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात वापरली जाईल जेणेकरून पेलोडमध्ये वाढ होईल हो तर या प्रक्रियेचे सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे हे वाहन उद्योग कारण तेथे आम्हाला नेहमीच कमी वजनासाठी विचार करणे आवश्यक आहे तर हलके वजन म्हणजे या परिस्थितीत भिन्न भिन्न सामग्री वेल्डिंगसाठी येते आमच्याकडे एल्युमिनियम आणि नंतर स्टीलची उदाहरणे आहेत आम्हाला एलएपीमध्ये एका वेगळ्या कंपोझिटची सामग्री मिळाली आहे तांबे आणि अॅल्युमिनियम आणि या पाईप होल्डिंगसह भिन्न कॉन्फिगरेशन देखील आहेत तर आम्ही ही सर्व प्रक्रिया उघडकीस आणली आहे परंतु आजकाल प्रत्येक इंडस्ट्री 4 0 च्या दिशेने गहाळ झालेल्यांचे अनुपालन शोधत आहे तर या अनुपालनासाठी मुख्य म्हणजे सेन्सर आपण नमूद केल्याप्रमाणे आम्ही सेन्सॉरच्या विविध प्रकारांमध्ये व्यस्त राहू शकतो जे डेटा एकत्रित करतात आणि त्यानंतर आम्ही त्यावर कार्य करू शकतो परंतु मूलत या सेन्सरच्या माहिती वर आणि आपल्या विश्लेषणावर आधारित आपल्याला प्रक्रियेवर नियंत्रण ठेवायचे आहे आणि म्हणूनच अभिप्राय लूप येथे खूप महत्वाचे आहे म्हणून आम्ही या ऑनलाइन नियंत्रण ऑनलाइन देखरेखीसाठी आणि नंतर विश्लेषणाचे मॉड्यूल घेऊन आलो आहोत आणि नंतर क्लाऊड वर आधारीत सर्व काही नियंत्रित करू तर या विशिष्ट मशीनमध्ये आम्ही सेन्सरचे दोन प्रकार एंगेज केले आहेत एक इनबिल्ट आहे जो नोड सेन्सर आहे नोड सेन्सर कोर्स माहिती जाणून घेतो कारण वेल्डिंग दरम्यान जर काही दोष आला तर ते या शक्तीच्या सिग्नेचर वर प्रतिबिंबित होईल आणि हा फोर्स डेटा क्लाऊडवर त्याचप्रकारे पाठविला जातो आम्ही पॉवर सेन्सर देखील मिळविला आहे आणि पॉवरला त्यातील दोषांविषयी थेट संकेत मिळाला आहे आणि केवळ असे नाही की आपल्यातील दोष म्हणजे मूळतः दोषांचे प्रकार तर दोषांची तीव्रता देखील होय तर दोषातील विविध प्रकारांवर अवलंबून सिग्नेचर बदलले जातात आणि दोषातील तीव्रता देखील बदलते तर आम्ही ही सर्व माहिती संकलित केली आणि नंतर ती आम्ही क्लाऊडवर पाठविली क्लाउडमध्ये बॉक्स एक इंजिन असल्याचा निर्णय घेतला तर मुळात विश्लेषणे क्लाऊडवर केले जातात अनालिटिक्स क्लाउडवर केली जातात आपण अगदी बरोबर आहात आणि नंतर निर्णयाच्या आधारावर आणि जे नॉलेज बॉक्सच्या बाहेर क्लाऊड मध्ये घेतले जाते तर डेटा अशी माहिती आहे की ही क्लाऊड वरून मशीनवर येते आपण पॅरामीटर बदलता पॅरामीटर म्हणजे वेल्डिंग पॅरामीटर रोटेशनल वेग आणि रेषेचा वेग मूलभूतपणे या संपूर्ण प्ले बॅक सायकलच्या मदतीने कामाची अचूकता नियंत्रित केली जाऊ शकते होय कोणत्याही प्रक्रियेच्या उत्पादनासाठी किंवा आपल्याला उत्पादनाचे कार्यप्रदर्शन आणि उत्पादनाची गुणवत्ता यांचा अभ्यास करण्यास आवडत असल्यास आपल्याला नेहमी मशीनच्या कामगिरीचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे जरी आपण इष्टतम पॅरामीटर सेट करीत असलात तरीही आपण खरी गुणवत्ता मिळविण्यासाठी बांधील नाही परंतु मूलत आपल्याला ते मिळणार नाही तर आपल्याला नेहमी वेल्ड गुणवत्ता किंवा कोणत्याही प्रक्रियेचे उत्पादन पहाणे आवश्यक आहे आणि त्यानुसार आपल्याला उत्पादनात पॅरामीटर बदलणे आवश्यक आहे तर हे या इंडस्ट्री4 0 चे सार आहे म्हणूनच आम्ही ते अंमलात आणले आहे वेल्डिंग प्रक्रियेसाठी आम्ही आपणास माहित आहे की यावरही मोठ्या प्रमाणात कार्य करत आहोत तर वेगवेगळ्या मशीन्स क्लाऊडशी जोडल्या जाऊ शकतात म्हणूनच एका मशीनचे ज्ञान देखील अशा प्रकारे दुसर्या मशीनबरोबर शेअर केले जाऊ शकते मानवाकडून जसे सोशल मीडियावर आणि समाजात संवाद साधला जातो आणि हा इंडस्त्री 4 0 चा उद्देश फिजिकली देखील सोडवितो हो आपल्याकडे वेगवेगळ्या प्रक्रियांमध्ये कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे होय कारण जेव्हा आपण इंडस्ट्री 4 0 म्हणता तेव्हा आपला मूलत अर्थ असा असतो की या वेगवेगळ्या प्रकारच्या कामगिरीची आपल्याला माहिती असेल की मशीन्स आणि आम्ही अन्य मशीनशी कसे संवाद साधतो आणि पुरवठा साखळी लाइन देखील याचा अर्थ असा आहे की या क्रमाने सामग्री कशी तयार होते आणि पूर्ण कसे होते कच्चा माल पुरवठा यापासून ते तयार उत्पादन समाविष्ट आहे जेव्हा आपण सायबर सिस्टीमशी जोडलेले असेल तेव्हाच आपण विचार कराल की ते मला सायबर सिस्टम आणि फिजिकल सिस्टमशी जोडेल आणि ही प्रक्रिया इंडस्ट्री 4 0 च्या कॉम्पॅक्टसाठी आवश्यक आहे म्हणून आम्ही आपले आभारी आहोत आम्ही एक नजर पाहू शकतो का होय मी माझ्या डॉक्टर विद्वानांपैकी एक श्री देवाशीष मिश्रा यांना विनंती करीन तर देवाशीष मिश्रा या इंडस्ट्री 4 0 प्रक्रियेच्या विश्लेषणावर कार्य करतात हो तर हे श्री देवाशीष मिश्रा आहेत ते हे मशीन द्रुतगतीने चालवतील आणि आम्ही हे दर्शवितो की वेल्डिंग प्रक्रिया ते दोष दर्शविते आणि नंतर त्यातील दोष कसे मिटवतात हे त्या कालावधीत दर्शवते कारण जेव्हा आपण सामील होण्याची प्रक्रिया पाहता तेव्हा याचा अर्थ भिन्न घटक एकत्रित करणे आणि इतर उत्पादन तंत्रात प्रक्रिया असू शकते तर ऑनलाइन आधारावर गुणवत्ता तपासणी करणे खूप महत्वाचे आहे अन्यथा त्या संपूर्ण गोष्टीचा नकार असू शकतो तर मी करीन देवाशीष आपण कृपया मशीन द्रुतपणे चालू करून नंतर प्रक्रिया दर्शवू शकाल का आणि ते दर्शवू इच्छितो कृपया वाईट गुण कसे बदलतील आणि एक चांगला कसा येईल हे दर्शवा तर माझ्या मागे आपण येथे काय पाहता ते एक देशी फ्रिक्शन स्ट्रार वेल्डिंग मशीन आहे जे दोन भिन्न सामग्रीवर फ्रिक्शन स्ट्रार वेल्डिंग करू शकते तर हे विशिष्ट मशीन रेषीय कार्ये करण्यास सक्षम आहे याचा अर्थ असा की दोन भिन्न सामग्री हे रेषात्मक फॅशनमध्ये एकत्र जोडू शकतात तर माझ्याबरोबर श्री देवाशीष मिश्रा आहेत जे या विशिष्ट विभागात विद्वान आहेत आणि ते आपल्याला सांगतील की हे विशिष्ट यंत्र कसे कार्य करते पण त्याआधीच मी हे सांगतो की हे विशिष्ट मशीन दर्शविण्यामागील संपूर्ण हेतू काय आहे तर आम्ही सायबर फिजिकल सिस्टम आणि इंडस्ट्रियल आयओटी बद्दल अभ्यास केला आहे तर सायबर फिजिकल सिस्टम कसे कार्य करतात याचे हे एक चांगले उदाहरण आहे म्हणून जसे की मी तुम्हाला आधी सांगितले आहे की तेथे एक सायबर घटक आहे आणि या यंत्रणेचा भौतिक घटक जो हातात हात घालून काम करतो तर आमच्याकडे भिन्न सेन्सर आहेत जे मुळात वेगवेगळे पॅरामीटर्स पाठवतात श्री मिश्रा लवकरच याबद्दल स्पष्टीकरण देणार आहेत तर सेन्सर पॅरामीटर्स घेतले जातील आणि मग अशी काही गणना केली जाते जी संगणकावर काही नियंत्रण मिळवतात व जे या विशिष्ट सिस्टीमवर लागू केले जातात तर सेन्सिंग घटक कंप्यूटिंग आणि नियंत्रण एकत्रितपणे काम करतात ही विशिष्ट प्रणाली अशा प्रकारे कार्य करते हे कृतीशील सायबर भौतिक प्रणालीचे एक चांगले उदाहरण आहे 0 परिदृश्यांमधील औद्योगिक वातावरणात या प्रकारच्या यंत्रणा खूप महत्त्वाच्या आहेत मिश्रा कृपया या विशिष्ट मशीनची कार्यक्षमता स्पष्ट करु शकाल का होय सर तर हे प्रायव्हेट लिमिटेड द्वारा निर्मित केले गेले आहे हे तीन अक्षांचे फ्रिक्शन स्ट्रीट वेल्डर आहे म्हणूनच जसे आपण सांगितले त्याप्रमाणे त्यात समान सामग्रीसह भिन्न सामग्रीमध्ये सामील होण्याची क्षमता आहे यात 200 आरपीएमची जास्तीत जास्त रोटेशनल वेग आणि कमाल 1000 प्रति मिनिट मिळाला आहे आणि या मशीनद्वारे आमच्याकडे 10 किलो न्यूटन 10 किलो न्यूटन क्षमता इंचाचे इनबिल्ट लोड सेल आहेत तर हे आम्हाला दिशेने सामर्थ्य विभाग तसेच उपयोग आणि त्याखेरीज आमच्याकडे वेल्डिंग करीत असलेल्या मशीनच्या फिरण्याच्या गतीची माहिती घेणारे वेग सेन्सर आहेत आणि कव्हर तर या फिरता वेग आणि प्रवासाच्या गतीशिवाय आमच्याकडे दोन भिन्न पॅरामीटर्स देखील आहेत आम्ही पर्यंत संकल्पना तथापि या मशीनमध्ये आम्ही रिअल टाइम नियंत्रित करू शकत नाही आता काय तर हे सेन्सर कुठे आहेत रीअल टाइम मॉनिटरींग आणि या मार्गाचा व्हिडिओ नियंत्रित करा म्हणून आपल्याकडे येथे दोन अॅल्युमिनियम प्लेट्स आहेत ज्यांच्या दरम्यान कोणतेही अंतर न ठेवता एकमेकांच्या अगदी जवळ ठेवल्या जात आहेत आणि हे असे साधन आहे जे या दोन साहित्यास वेल्ड करेल तर आमच्याकडे दोन पदार्थ आहेत जे एल्युमिनियम आहेत आणि हे विशिष्ट साधन स्टीलचे साधन आहे होय हे एच 1 साधन आहे ज्याचा आहे जे वर्कपीसच्या परिमाणानुसार बनावट केले गेले आहे ठीक आहे तर या सामग्रीची जाडी 2 5 मिमी आहे तर आपल्याकडे एक पिन आहे ज्याची लांबी 2 2 मिमी आहे आणि ह्या पिन चा व्यास 5 मिमी आहे आणि आपल्याकडे हा सोल्डर 30 मिमी आहे ठीक आहे ते कसे कार्य करते ते आपण पाहू शकतो होय वास्तविक हे जीवाय आहे म्हणून मी मशीन चालू करणार आहे आणि हे रिमोट कंट्रोल पॅनल आहे मी आता सुरक्षा सुरू करणार आहे नंतर हे रिमोट कंट्रोल आहे हे आहे आपण दूरस्थपणे करू शकता मशीन एक्सेस करा आपण मशीन दूरस्थपणे देखील नियंत्रित करू शकता तर येथे सुरुवातीस आम्ही रोटेशन वेग आणि शक्ती गती अशा प्रकारे सेट केली आहे की ते काही मिळवण्यास बांधील आहेत संदर्भ वेळ 1457 येथे आपण पहात असलेली परंपरागत अनुलंब मिलिंग मशीन आहे आपल्याला माहित आहे त्याप्रमाणे मिलिंग मशीन काही मेटल शीट्स गुळगुळीत करण्यासाठी वापरली जाते आणि ही विशिष्ट मिलिंग मशीन ही एक अशी वस्तू आहे जी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने फ्रिक्शन स्ट्रार वेल्डिंग मशीनमध्ये बदलली गेली आहे ज्याचे स्पष्टीकरण या विशिष्ट प्रयोगशाळेतले पीएचडी अभ्यासक श्री महाथव हे करणार आहेत तर श्री महात्वा हे कसे कार्य करते हे कृपया स्पष्ट करा हे अनुलंब मॅन्युअल मिलिंग मशीन आहे आणि या मशीनला या स्पिंडल वेगाची विस्तृत श्रेणी मिळाली आहे आणि या मशीनला वाइड मशीन किंवा टेबल देखील मिळाले आहे आणि ही सारणी 600 किलो पर्यंत वजन ठेवू शकते आणि स्पिंडल आरपीएम 31 5 आरपीएम ते 1800 आरपीएम पर्यंत असू शकते आणि त्याच वेळी ही सारणी एक्स अक्ष वाय अक्ष झेड अक्षासह फिरू शकते 16 प्रति मिनिट ते 1600 मिनिट पर्यंत तर याच्या मदतीने धुराची वेग आणि वेग आणि त्याची उच्च वजन वाहून नेण्याची क्षमता या मशीनचा वापर समान आणि भिन्न सामग्रीच्या फ्रिक्शन स्ट्रार वेल्डिंगसाठी केला जाऊ शकतो आणि आतापर्यंत आम्ही हे मशीन मॅन्युअल एफएसडब्ल्यू मशीन म्हणून रूपांतरित केले आहे आणि आम्ही एल्युमिनियम शीटवर तसेच एल्युमिनियम शीटवर भिन्न नसलेले एफएसडब्ल्यू केले आहे अॅल्युमिनियम पत्रक आणि वेल्डिंग प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी आम्ही एकाच मशीनद्वारे हे यंत्र संबंधित केले आहे जसे की पायझोइलेक्ट्रिक डायनोमीटर या स्पिंडल्ससह स्थापित केले गेले आहे रिफर टाइम 1714 पायझोइलेक्ट्रिक डायनोमीटर वापरुन वेल्डिंग दरम्यान चळवळीवर कार्य करणार्या फोर्सने आम्ही एक निरीक्षण करू शकतो आणि त्याच वेळी आम्ही इतर सेन्सर देखील समाकलित केले आहेत जसे की थर्मो बफर्स्तो आणि पॉवर सेन्सर वापरुन आम्ही या मशीनद्वारे वापरल्या जाणार्या विद्युत शक्तीचे मापन करू शकतो तर या डेटाच्या मदतीने जसे की सिंगल फ्लो स्ट्रार वेल्डिंग हीट इनपुट आणि इलेक्ट्रिक पथ हे मशीन गुणवत्तेनुसार निरीक्षण करू शकते तथापि ही सीएनसी नियंत्रित मशीन नाही तर हा संपूर्ण डेटा वेल्डिंग पायझोइलेक्ट्रिक डायनामामीटरला चार्ज वर्धकांशी जोडल्यानंतर वापरला जाऊ शकतो आणि पायझोइलेक्ट्रिक डायनामामीटरच्या आत काही पायझोइलेक्ट्रिक क्रिस्टल्स आहेत जेव्हा जेव्हा स्पिंडल एक प्रकारची शक्ती अनुभवत असते त्या पायझोइलेक्ट्रिक क्रिस्टलवर इलेक्ट्रिक व्होल्ट तयार होत आहे आणि सेन्सर वापरुन आम्ही आमच्या संगणकाचा वापर करून व्होल्टेज रेकॉर्ड करतो